नमस्कार रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम ह्या कोर्समध्ये आपलं स्वागत आपण प्रथम काही मूलभूत गोष्टी जाणून घेऊ आणि त्यानंतर या विषयाबद्दल अधिक माहिती मिळवू रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम कशी वापरावी हा या अभ्यासक्रमाचा उद्देश नाही आपण फक्त याबद्दलची पार्श्वभूमी आणि महत्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत प्रथमदर्शनी आपल्या मनात जे प्रश्न येत आहेत ते असे रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टिम पेक्षा वेगळी कशी असते तिची वैशिष्ट्ये काय तसेच व्यावसायिक रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमची मानके काय असतात इत्यादी ह्या अभ्यासक्रमाचा आराखडा असा असेल पहिल्या लेक्चरमध्ये आपण परिचय करून घेऊ आणि नंतर टास्क शेड्यूलिंग करण्यासंबंधीच्या मुलभूत गोष्टी पाहू त्याचप्रमाणे आपण माहिती घेऊ रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये येणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येबद्दल टास्क शेड्यूलिंग याबद्दल माहिती घेऊ वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या टास्क शेड्युलर चा अभ्यास करू जसे की रेट मोनोटॉनिक आणि अर्लिएस्ट डेडलाईन अल्गोरिथम त्यानंतर वेगवेगळ्या संसाधनांची भागीदारी रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये कार्यक्षमपणे कशी केली जाते याचा विचार करू एक लक्षात घ्या इथे आपण नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टीम प्रमाणे सीमाफोर चा वापर करु शकत नाही रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये सीमाफोर काही समस्या निर्माण करतात आपण ही समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय हेही पाहू तसेच मल्टीप्रोसेसर मशीन मध्ये रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम कशी काम करते त्याचा अभ्यास करू कारण हल्लीच्या काळी मल्टी प्रोसेसर्स हे नित्याचे झाले आहेत ते डेस्कटॉप मध्ये असतात एम्बेडेड डिव्हाइस मध्ये पण असतात तसेच आपण POSIX रियल टाईम स्टॅंडर्ड आणि काही व्यावसायिक रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम ची माहिती घेऊ या अभ्यासक्रमासाठी आपण रियल टाइम सिस्टीम थियरी अँड प्रॅक्टिस हे पिअरसन प्रेसचे पुस्तक आणि त्याबरोबर जेन लिऊ यांचे रियल टाईम सिस्टीम हे पण पिअरसन प्रेसचे पुस्तक व कृष्णा आणि शीन यांचे मॅक ग्रो हिल कंपनीचे रिअल टाईम सिस्टीम ही पुस्तके वापरू पहिला प्रश्न आहे रियल टाइम म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं तर आपण म्हणू शकतो की रिअल टाईम म्हणजे नेहमीच्या घड्याळाने मोजलेली संख्यात्मक वेळ मग प्रश्न असा पडतो की ह्यात आणि इतर सिस्टीम मध्ये वेळेच्या बाबतीत काय फरक आहे रिअल टाईम सिस्टीम मध्ये आपण वेळ घड्याळाने मोजतो आणि त्या वेळेत काम झालं नाही तर सिस्टीम अयशस्वी झाली आहे असे समजतो एक छोट उदाहरण घेऊया समजा एखाद्या केमिकल रिएक्टरमध्ये तापमान 500 डिग्री पेक्षा जास्त झाले तर कूलंट शॉवर शंभर मिली सेकंदाच्या आत चालू झाला पाहिजे आता एकदा तापमान पाचशे च्या पुढे गेले की आपण घड्याळ चालू केले पाहिजे आणि बघितल पाहिजे खरोखरच शंभर मिली सेकंदाच्या आत कूलंट शॉवर चालू होतो का आणि तो नाही झाला तर सिस्टीम अयशस्वी झाली असे आपण म्हणू याविरुद्ध नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेळ ही गुणात्मक असते नेहमीच्या नॉन रियल टाइम सिस्टीम मध्ये आपण आधी पूर्वी नंतर कधीतरी शेवटी अशा प्रकारच्या शब्दयोजना करतो उदाहरणार्थ ग्रंथालयांमध्ये पुस्तक देण्यापूर्वी त्याचे रेकॉर्ड तयार झाले असले पाहिजे त्याची माहिती लायब्ररी सिस्टीम मध्ये भरली पाहिजे आपण तिथे फक्त एवढेच म्हणतोय की पुस्तक देण्यापूर्वी त्याची माहिती सिस्टीम मध्ये असली पाहिजे पण नक्की कधी ती माहिती घातली पाहिजे ते सांगत नाही मी ही माहिती एक दिवस एक तास किंवा अनेक वर्ष आधीही घातलेली असू शकते नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण संख्यात्मक वेळ न दर्शवता गुणात्मक वेळ वापरतो प्रत्येक रिअल टाइम सिस्टीम मध्ये आपल्याकडे काही घटना असतात आणि त्या अनुषंगाने कोणती कृती अमुक वेळात झालीच पाहिजे याची माहिती असते म्हणून ह्याला आपण घटनेला टाईम कॉन्स्ट्नेड प्रतिसाद" असे म्हणतो रिअल टाईम सिस्टीम या एम्बेडेड आणि सेफ्टी क्रिटिकल किंवा सुरक्षिततेबाबत गंभीर असतात आपण आता एम्बेडेड सिस्टीम आणि सेफ्टी क्रिटिकल सिस्टीम म्हणजे काय ते पाहू एम्बेडेड सिस्टीम मध्ये प्रोसेसर कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर एकत्रितपणे काम करते आणि त्याला नियंत्रित पण करते संगणक प्रणाली भौतिक प्रणाली मध्ये अंतर्भूत केलेली असते एम्बेडेड सिस्टीमची अनेक उदाहरणे देता येतील जसं की रोबो इलेक्ट्रॉनिक खेळणी न्यूक्लियर रिऍक्टर किंवा वाहनांमध्ये असलेली इंधन इंजेक्शन प्रणाली किंवा तापमान नियंत्रण करणारे वातावरण नियंत्रक इत्यादी आपल्या आजूबाजूला अनेक कॉम्प्युटर असतात आणि त्यापैकी बऱ्याच सिस्टीम ह्या रियल टाइम सिस्टीम असू शकतात पण अशाही रिअल टाइम सिस्टीम असतात त्या एम्बेडेड नसतात उदाहरणार्थ विमानतळावर असणारी येणाऱ्या विमाना प्रमाणे कृती करणारी एअर ट्रॅफिक कंट्रोलर प्रणाली आकृतीत दाखवल्या प्रमाणे मुख्यत्वेकरून रियल टाइम सिस्टिम्स या एम्बेडेड सिस्टिम्स असतात पण सर्वच एम्बेडेड सिस्टिम्स या रिअल टाइम सिस्टिम्स नसतात त्यामधील बऱ्याच सिस्टिम्स सेफ्टी क्रिटिकल किंवा सुरक्षिततेबाबत गंभीर असतात याचा अर्थ त्या अयशस्वी ठरल्यास आर्थिक किंवा भौतिक नुकसान म्हणजे मालमत्तेचे किंवा जीवनाचे नुकसान होऊ शकते आता पुढील प्रश्न आहे की रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम ची भूमिका रियल टाईम सिस्टीम मध्ये काय आहे एखाद्या कामाला वेळेबाबतचे लक्ष्यपूर्ण करण्यासाठी मदत करणे हे रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमचे मुख्य काम आहे पुढील प्रश्न आहे वेळेबाबतचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम कशी मदत करते त्याचं उत्तर असं एप्लिकेशनची डेडलाईन पूर्ण करण्यासाठी टास्क शेड्युलर नावाची यंत्रणा रियल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम वापरते आता पाहूया टास्क शेड्युलर खात्रीशीरपणे लक्ष्यपूर्ण करण्याची जबाबदारी कशी घेतो त्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या यंत्रणा वापरतात आणि जेव्हा प्रोग्रॅमर सेफ्टी क्रिटिकल टास्क म्हणजे त्यांचे लक्ष्यपूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असते असे टास्क त्याची माहिती आज्ञावली मध्ये लिहितो आणि अशाप्रकारे सतत येणाऱ्या कामांची लक्षपूर्ती रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम कसं करते हे पाहू मागील काही दशकांमध्ये एम्बेडेड सिस्टीम व एप्लिकेशन्सचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आता तर नेहमीच्या कॉम्प्युटर पेक्षा एम्बेडेड एप्लिकेशन्स जास्त प्रमाणात आहेत उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये एखादाच कॉम्प्युटर असतो किंवा नसतो सुद्धा पण आपल्या प्रत्येक घरांमध्ये डझनावारी एम्बेडेड सिस्टीम असतात उदाहरणार्थ मायक्रोव्हेव ओव्हन टेलीफोन रिसीवर रिमोट कंट्रोलर इलेक्ट्रॉनिक खेळणी इत्यादी मग असं काय झालं की अचानकपणे गेल्या वीस वर्षात रिअल टाइम एप्लीकेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले पहिली गोष्ट म्हणजे संगणकाच्या किमती कमी झाल्या प्रोसेसर मेमरी सर्वांच्या किमती कमी झाल्या इंटरनेट आलं आणि त्यामुळे संगणकांना एकमेकांशी संवाद करणं फार सोपं झालं तसेच प्रोसेसर आणि मेमरी त्यांना लागणारी विजेची गरज पण कमी झाली पूर्वीच्या संगणकांना खूप विज लागायची बॅटरीवर चालणारे संगणक ही फार दूरची गोष्ट होती पण आता एम्बेडेड प्रोसेसर बॅटरी वरती महिनोन् महिने किंवा वर्षभर चालतात संगणकाचा आणि मेमरी चा आकार अतिशय लहान झाला आहे आणि त्यामुळे अतिशय लहान आकारात ते समाविष्ट होऊ शकतात आणि आपण त्यामध्ये रियल टाईम एप्लिकेशन वापरू शकतो उदाहरणार्थ कम्प्युटरचा माऊस त्यामध्ये प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर असते पण ते जवळपास दिसतच नाही आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटते की एवढा लहान प्रोसेसर सॉफ्टवेअर आणि मेमरी हे सर्व एवढ्या छोट्याशा डिवाइस मध्ये कसे बर सामाऊ शकते आणि त्याची प्रक्रिया करण्याची क्षमता आणि विश्वसनीयता मात्र खूप वाढलेली आहे पूर्वी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या विश्वसनीयतेबद्दल खुपच शंका असायची जसे की हार्डवेअर बंद पडेल सॉफ्टवेअर मध्ये दोष असतील इत्यादी पण आता हे दोन्हीही अतिशय विश्वासार्ह आहेत आणि म्हणून आपण ते रोजच्या जीवनातील एप्लिकेशन मध्ये वापरू शकतो रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल माहिती घेण्यापूर्वी प्रथम आपण एम्बेड्डेड एप्लीकेशनचे गुणधर्म पाहूया कारण एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिमचा एम्बेडेड एप्लिकेशन हा महत्त्वाचा उपयोग आहे आणि आपल्याला त्याचे काही गुणधर्म समजले की आपल्या लक्षात येईल की रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम समोरचे महत्वाचे मुद्दे लक्षात येतील एक गोष्ट मात्र नक्की एम्बेडेड सिस्टिम मध्ये कॉम्प्युटर हा भौतिक प्रणालीमध्ये अंतर्भूत असतो येथे घटना किंवा बाह्य घटनेवर प्रक्रिया होते व आउटपुट तयार होते हे आउटपुट पुन्हा प्रोसेसर ला इनपुट म्हणून दिले जाते एक अतिशय सोपे उदाहरण म्हणून आपण वाहनांमधील एअर बॅग सिस्टीमकडे बघू शकतो जेव्हा वाहनाला धडक बसल्याचे मोशन सेन्सर ला समजते तेव्हा सिस्टीमने दहा मीली सेकंदाच्या आत मध्ये एअर बॅग उघडायलाच हव्यात तसे झाले तर ठीक नाहीतर आपण सिस्टीम अपयशी किंवा अयशस्वी ठरली असे समजू अशाप्रकारे एअरबॅग सिस्टीममध्ये कॉम्प्युटर असतो तो सतत घडणाऱ्या घटना शोधत असतो आणि जेव्हा त्याला मोशन सेन्सर कडून धडकेची माहिती मिळते तेव्हा तो दहा मिलि सेकंदाच्या आत एअर बॅग उघडतो अशाप्रकारे सिस्टीममध्ये असलेला संगणक सतत देखरेख करतो व वेळेबाबतची लक्ष्य पूर्ती करतो आता दुसरा प्रश्न आहे रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम ही आपल्याला माहित असलेल्या नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टिम पेक्षा वेगळी कशी आहे पहिली गोष्ट म्हणजे कोणत्यातरी प्रकारे सिस्टीमने दिलेल्या कामाची लक्ष्यपूर्ती ही वेळेत केली पाहिजे नाहीतर सिस्टीम अपयशी ठरेल तसेच तिने प्रतिसाद दिला नाही किंवा उशिरा दिला तरीही सिस्टिम अपयशी ठरेल उलटपक्षी नेहमीची ऑपरेटिंग सिस्टिम कमीत कमी वेळात प्रतिसाद व सर्व कामांना सारखी प्राधान्य या तत्त्वावर चालते मुख्य उद्देश म्हणजे किती लवकर कमांडना प्रतिसाद देते कार्यवाही पूर्ण करते कार्यवाही पूर्ण करण्याची वेळ आणि त्याचबरोबर सर्वांना सारखी प्राधान्यता हे असतात तर रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण कमीत कमी वेळेत प्रतिसाद देणे याला तेवढे प्राधान्य देत नाही जोपर्यंत सर्व कामांची वेळेमध्ये लक्ष्यपूर्ती होत आहे तोपर्यंत आपली रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम उत्तम काम करत आहे एखादे काम किंवा कामे लवकर पूर्ण होणे हे आपले उद्दिष्ट नाही समजा लक्ष्यपूर्तीचा कालावधी 100 मिली सेकंड आहे तर ते काम जरी एका मिली सेकंदामध्ये झाले तरी आपल्याला बक्षीस मिळणार नाही आणि त्यामुळे वेळेबाबत ची लक्ष्यपूर्ती होणे हे सर्वात महत्त्वाचे आपण समानतेची शास्वती देऊ शकत नाही म्हणजे काही कामे उशिरा पूर्ण होतील पण एकंदरीत सर्व कामे आपली वेळेबाबतची लक्ष्यपूर्ती करतील रियल टाइम सिस्टीमचा मुख्य गुणधर्म असा असेल की निदान एकातरी कामाला रिअल टाईमच्या मर्यादा असतील येणारे उत्तर हे तार्किक दृष्ट्या बरोबर असेल आणि दिलेल्या वेळेच्या आत ते पूर्ण झाले असेल तरच आपण सिस्टीम योग्य प्रकारे चालली असे समजू अन्यथा ती अपयशी ठरेल मग एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल की सिस्टिम तर एवढी लहान आहे तिला कमीत कमी मेमरी आहे तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टिमची काय गरज आहे आपण एखादा छोटासा प्रोग्रॅम फक्त मॉनिटर करण्यासाठी व प्रतिसाद देण्यासाठी लिहू नाही का शकत छोट्याश्या किंवा सोप्या एप्लीकेशन साठी उदाहरणार्थ एयर कंडीशनर काम सोपे आहे आपल्याला फक्त तापमानावर लक्ष ठेवायचे आहे आणि ते वाढलं की एसी चालू करायचा व तापमान कमी झालं की मोटर बंद करायची अशा अतिशय सोप्या कामासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमची जरुरी नाही पण जर आपल्याकडे अनेक कामे आहेत आपल्याला मेमरी व्यवस्थापन करायचे आहे फाईलमध्ये स्टोअर करायचा आहे networking graphics displays वेगवेगळ्या IO डिवाइस मधील इंटर्फॅसिंग interfacing between a wide range of IO devices buffering of the IO applications security विजेचे व्यवस्थापन इत्यादी करायचे असेल तर मात्र रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमची जरुरी आहे एम्बेडेड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमच एक चांगलं उदाहरण म्हणजे स्मार्ट फोन त्याच्यामध्ये लक्षावधी ओळींची आज्ञावली program code लिहिलेली असते ती खरोखरच खूप मोठी असते आता एप्लीकेशन डेवलपरने ऑपरेटिंग सिस्टिम जे कार्य करते ते करण्यासाठी मोठी आज्ञावली लिहायचे ठरवले तर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतील आणि तो अत्यंत महाग होईल दुसरे म्हणजे आपली एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यासाठी लागणारी लायसन्स फी कदाचित शंभर रुपये वगैरे असेल त्याच वेळेला desktop ऑपरेटिंग सिस्टीम खूपच महाग म्हणजे काही हजार रुपये असेल पण मात्र शंभर रुपये किंवा पन्नास रुपये किंवा कदाचित दहा रुपयांच्या घरात पण एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम मिळेल आणि म्हणूनच एम्बेडेड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमचे गुणधर्म समाविष्ट असणारी आज्ञावली तयार करण्यापेक्षा एम्बेडेड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम वापरणे जास्त अर्थपूर्ण आहे पण आता मी म्हणतो जेव्हा सोप्या सिस्टीममध्ये जेव्हा एकच कार्य असते आणि ते कार्यही फारच सोपे असते आणि त्यासाठी फार जास्त मेमरी लागत नाही आपण कदाचित ऑपरेटिंग सिस्टिम वापरणार नाही एअर कंडिशनर किंवा तापमान नियंत्रकाचे उदाहरण मागे दिले आहे पण हल्ली अनेक डिव्हाइसेस अधिकाधिक गुंतागुंतीची आणि अत्याधुनिक होत आहेत आणि म्हणून त्या सर्वांना एम्बेडेड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमची आवश्यकता आहे आता पुढील प्रश्न असा आहे रियल टाइम सिस्टीम कोणकोणते प्रकार आहेत आणि रियल टाइम सिस्टीम नेहमीच्या सिस्टीम पेक्षा वेगळी कशी असते आपण आधीच पाहिलं आहे की रियल टाइम सिस्टीममध्ये वेळेबाबतच्या कार्यपूर्तीची गरज असते तर अशा ह्या रियल टाइम सिस्टीमना आपण तीन भागांमध्ये विभागणी करू शकतो जसे की हार्ड रियल टाईम सिस्टीम सॉफ्ट रियल टाइम सिस्टीम आणि फर्म रियल टाइम सिस्टीम आपण आता वेळेबाबतच्या लक्ष्यपूर्तीच्या अनुषंगाने जे निकष लागतील त्या संदर्भाने तीन भागात विभागणी केली आहे ह्या तीनही सिस्टिम कडे पाहिलं तर हे लक्षात येईल की वेळे बाबतची लक्ष्यपूर्ती केली नाही तर त्याचे परिणाम काय होतील प्रथम हार्ड रिअल टाइम सिस्टीम मध्ये वेळेबाबत ची लक्षपूर्तीझाली नाही तर सिस्टीम अपयशी ठरली असे समजतात आणखी एक गुणधर्म म्हणजे वेळेबद्दल चा निकष जो आपण एखाद्या कार्याला देतो तो मायक्रो सेकंद किंवा मिली सेकंद मध्ये असतो आणि नेहमीप्रमाणे सेकंद किंवा मिनिटात नसतो नेहमीच मायक्रो आणि मिली सेकंदात असतो तसेच या हार्ड रियल टाईम सिस्टीम सेफ्टी क्रिटिकल असतात उदाहरणार्थ इंडस्ट्रियल कंट्रोल एप्लीकेशन ओन बोर्ड कम्प्युटर रोबोट इत्यादी उलटपक्षी फर्म रियल टाइम सिस्टीममध्ये वेळे बाबत लक्ष्यपूर्ती झाली नाही तरीही सिस्टीम फेल झाली किंवा अपयशी ठरलि असे म्हणत नाहीत फक्त जर येणारे उत्तर उशीरा मिळाले तर त्या उत्तराकडे दुर्लक्ष केले जाते फर्म रियल टाइम सिस्टीमची काही उदाहरणे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एप्लीकेशन जर संप्रेषित झालेली डेटाफ्रेम उशिरा आली तर आपण सरळ सरळ सोडून देतो आपण जर तिच्यासाठी थांबून राहिलो तर आपल्याला स्क्रीनवर फ्लिकरिंग दिसेल ते अर्थातच चांगले वाटणार नाही आणि म्हणून उशिरा आलेल्या डेटाफ्रेमला आपण सोडून देतो इतर उदाहरणे म्हणजे टेलिमेट्री एप्लीकेशन उपग्रह आधारित पाळत ठेवणारे एप्लीकेशन उलटपक्षी सॉफ्ट रिअल टाइम सिस्टीम मध्ये लक्ष्यपूर्ती झाली नाही तरीही ही सिस्टीम अपयशी ठरली असे आपण म्हणत नाही याठिकाणी येणारे उत्तर फार महत्त्वाचे नसते आणि जर मोठ्या प्रमाणात लक्ष्यपूर्ती झाली नाही ही तर आपण म्हणू सिस्टीमची कामगिरी निकृष्ट झाली खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जर दिलेल्या कालावधीमध्ये उत्तर आले तर तिची उपयुक्तता 100 पण जर लक्ष्यपूर्ती दिलेल्या कालावधीत झाली नाही तर सिस्टीम ची उपयुक्तता हळूहळू कमी होते उदाहरणार्थ रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम वेब ब्राउझिंग इंटरॅक्टिव्ह एप्लीकेशन इत्यादी या सर्व ठिकाणी आपल्याला उत्तरे वीस ते तीस सेकंदात यावी अशी अपेक्षा असते आणि तसे झाले तर आपण म्हणतो कामगिरी किंवा परफॉर्मन्स उत्तम आहे अन्यथा जर याहून जास्त वेळ लागला म्हणजे काही मिनिटे लागली तर आपण म्हणू की सिस्टीम ची कामगिरी कमी झाली आहे खालावली आहे धन्यवाद